तर आता आपण काय करूया ते आपण शेप फंक्शन्सकडे कसे पहात आहोत याकडे लक्ष्य देऊ पुढील गोष्ट म्हणजे आपल्याला वेव्ह समीकरण कमकुवत स्वरुपाकडे जायचे आहे जे एफईएमची रणनीती आहे तर आपण काय वापरू शकतो हे समीकरण काय आहे ते पाहू मॅक्सवेलचे समीकरण सर्व काही मॅक्सवेलच्या समीकरणातूनच सुरू होते तर पहिले समीकरण आहे ठीक तर आपण असे करू की मागील प्रकरणात आपण 1 ध्रुवीकरण विचारात घेऊ शकतो इतर ध्रुवीकरण त्याच प्रकारचे तर्कशास्त्र योग्य प्रकारे अनुसरण करेल तर आम्ही पृष्ठभाग अविभाज्य मध्ये टीएम ध्रुवीकरण करीत होतो म्हणूनच प्लेनमध्ये एच आणि म्हणूनच मी तुम्हाला पुढे जायचे असल्यास 2 डी टीएम ध्रुवीकरणाबद्दल बोलू इच्छितो जे मला निश्चिततेबद्दल बोलणे सुरू ठेवायचे आहे तर मी कशाबद्दल बोलण्याची गरज आहे H H हे प्लेनमध्येच मी सोडवणार आहे कारण ही गोष्ट मी वेक्टर म्हणून व्यक्त करू शकतो बरोबर ई एक स्केलेर आहे तेथे तेथे वेक्टरचा काहीच अर्थ नाही तर मी आता करेन विद्यार्थी माहित आहे होय म्हणून हे समीकरण घेऊया बरोबर प्रथम समीकरणाच्या उजव्या बाजूला काहीतरी काढण्यासाठी मला आवश्यक असलेले इतर कर्ल समीकरण वापरण्यासाठी आम्ही हे आधी केले आहे आणि ते होते हा इप्सिलॉन येथे होता आणि हे स्पेसचे फंक्शन आहे तर मी हे येथे आणू शकतो हे आपल्या स्पेसचे फंक्शन आहे जे हे बरोबर होईल पुढची पायरी म्हणून मी सध्या J टर्मकडे दुर्लक्ष करीत आहे पुढच्या टप्प्यात हे जोडणे सोपे आहे विद्यार्थीः कर्ल दोन्ही बाजूंनी कर्ल तर हे काय होते ते मी हे बदलवितो आणि मला मिळणार आहे तर मी विद्युत फील्ड काढून टाकले आहे आणि मला माझ्या अज्ञात मध्ये 1 वेक्टर वेव्ह समीकरण मिळाले आहे जे एच आहे बरोबर तर मी हे फक्त 1 समीकरणात एकत्र करू शकतो हेच लिहा हे माझे वेक्टर वेव्ह समीकरण आहे तर सामान्यत या समस्येमध्ये मला जे दिले जाते ते आहे स्पेसचे फंक्शन मला दिले गेले आहे म्हणून काही घटना फील्ड मला दिले गेले आहे ऑब्जेक्ट दिले आहे तेथे सर्वत्र फील्ड शोधा तर हे वेक्टर वेव्ह समीकरण आहे ठीक आता येथे कुठल्याही प्रकारचे डोमेन दिले तर येथे काहीतरी ऑब्जेक्ट आहे हे माझे आहे ठीक तर आम्हाला एफईएममध्ये काय करायचे आहे आम्ही या संपूर्ण गोष्टीस अगदी लहान त्रिकोणांमध्ये तोडून नंतर करत आहोत तर वेव्ह समीकरण आहे बरोबर म्हणूनच 1D मध्ये आम्ही वापरत असलेला हा शब्द होता जेव्हा मी सर्वकाही 1 बाजूने घेतो तेव्हा त्यास अवशेष म्हणतात तर आदर्श जग मला पाहिजे आहे की वेव्ह समीकरण हे शक्य नाही तर मी सरासरी भारित अर्थाने योग्यरित्या निराकरण करणारी पुढील सर्वोत्तम गोष्ट कोणती आहे तर त्याऐवजी एफईएम म्हणतो की भारित अवशिष्ट पद्धत डोमेनवर समाकलित होईल तर काही चाचणी फंक्शन घ्या आता डॉट प्रॉडक्ट घेणे आवश्यक आहे कारण हे प्रत्यक्षात वेक्टर आहे म्हणूनच एफईएम भारित अवशिष्ट पध्दतीचा हा प्रारंभिक बिंदू आहे ज्यायोगे कोणतेही भिन्न समीकरण आपण अवशिष्ट अवस्थेतून सरासरी भारित अर्थाने करू शकाल तर त्यानंतर आपण कमकुवत स्वरुपात रूपांतरित करण्यासाठी काय करावे लागेल हे ठीक आहे तर आम्ही आमची 2 डी वेक्टर एफईएम ची चर्चा चालू ठेवू आणि आपल्याकडे आतापर्यंत वेव्ह समीकरण आहे बरोबर वेव्ह इक्वेशन एक गोष्ट मला सांगायची होती की जेव्हा मी हे समीकरण येथे घेतले तेव्हा येथे एक जे टर्म देखील अस्तित्वात आहे ज्या समस्येच्या आधारे मी आता दुर्लक्ष केले आहे आपल्याला त्यास जोडणे आवश्यक आहे ठीक तर या चर्चेत आपण असे गृहित धरत आहोत की करंट पुरवले गेले नाही तर करंट असेल तर तेही या समीकरणात दिसेल तर अगदी बरोबर म्हणजे अवशिष्ट देखील या जे संज्ञा समाविष्ट करतात फक्त हे लक्षात ठेवण्यासाठी की सर्वसाधारणपणे ते तिथे असावे एफईएमचे तत्वज्ञान अशीच भारित अवशिष्ट पद्धत आहे जे मी माझे चाचणी फंक्शन घेतो आणि सरासरीच्या अर्थाने हे अवशिष्ट 0 असते तर आता हे उघडू आणि येथून कमकुवत फॉर्म काय मिळतो ते पाहू ते करण्यापूर्वी आपण काय करणार आहोत याची कल्पना असावी तर 1 डी मधील मुख्य युक्ती कोणती होती ज्याने आम्हाला भागांद्वारे हे कमकुवत फॉर्म एकत्रीकरणात रूपांतरित करण्यास अनुमती दिली आणि आम्हाला ते आवश्यक आहे कारण विद्यार्थी येथे एक डबल डेरिव्हेटिव्ह्ज आहे जो आपण येथे पाहू शकता आणि येथे आणखी एक डबल डेरिव्हेटिव्ह शब्द येथे आहे आणि संधी मिळाल्यामुळे आम्हाला डबल डेरिव्हेटिव्ह्ज सामोरे जाण्याची इच्छा नाही तर आम्ही त्यास एकल डेरिव्हेटिव्हमध्ये रूपांतरित करू इच्छितो तर भागांद्वारे एकत्रिकरण म्हणजे आपल्याला काय करावे लागेल परंतु दोन आयामांमध्ये म्हणूनच मी असे काही बोललो आहे की जर मी तुम्हाला दोन आयामांमधील भागानुसार एकत्रीकरण सांगितले तर मला असे वाटत नाही की ते लगेच घंटा वाजेल तर आम्ही बघतो की आपण वेक्टर कॅल्क्युलस कडून ज्याला एक्सप्रेशन म्हटले आहे तेथे एक अगदी सोपी गोष्ट आहे जी आपल्याला तेथे मदत करेल तर हे लिहून घेऊ मी हे येथे वरच्या बाजूस लिहितो

लक्षात ठेवा हे स्पेस चे फंक्शन आहे अन्यथा प्रॉब्लेम मनोरंजक नाही म्हणून मी डॉट dr लिहिले आहे कारण आम्ही 2 डी समस्येचा विचार करीत आहोत हा एक दोन आयामी फरक आहे उदाहरणार्थ हे एक dx dy dz असू शकते तर मी आहे परंतु मी हे म्हणून लघुलेखनात लिहित आहे ठीक तर आता तो भाग आहे जिथे आपल्याला भागांद्वारे एकीकरण लागू करावे लागेल तर डावीकडचा हा पहिला भाग अगदी सोपी ओळख बघूया तर आपण दुसऱ्या भागाकडे पाहण्यास सोपे आहोत तर हे कशासारखे दिसते हे असे दिसते हे पुन्हा लिहिण्याचा सोपा मार्ग आहे ठीक आहे ही वेक्टर कॅल्क्युलस मधील प्रमाणित ओळख आहे पुढे आपण काय करू या ओळखीच्या इंटिग्रलच्या पहिल्या टर्ममध्ये तर मग काय होईल जर आपण फक्त प्रथम टर्म घेतली पहिल्या टर्मचे काय होते प्रथम टर्म लिहू हे इथे आश्चर्यकारक काहीही नाही ते बरोबर आहे तर मग मी दुसरा डेरीवेटीव्हस सोडला आहे पहिल्या टर्ममध्ये नकारात्मक द्वितीय कार्यकाळात दुसरे डेरीवेटीव्हस आहे का मग आम्ही काय करू विद्यार्थी पण पण जर मी समाकलित झालो तर मी कसे समाकलित करू शकेन हे आधीपासून पाहिलेले काही प्रमेय किंवा वेक्टर कॅल्क्युलससारखे दिसते आहे का विद्यार्थी होय विचलन काहीतरी विद्यार्थीः आणि त्यावर एक पृष्ठभाग अविभाज्य जेणेकरून हे प्रमेयसारखेच आहे विद्यार्थीः 2 डी डायव्हर्जन्स 2D डायव्हर्जन प्रमेय अगदी तसेच 2D डायव्हर्जन प्रमेय बरोबर तर हा पद तसाच राहील वजा मग दुहेरी अविभाज्य कोणते अविभाज्य होईल विद्यार्थी लाईन लाइन अविभाज्यपणे डायव्हर्जन्स प्रमेय आम्हाला एक आयाम कमी करण्यास मदत करते तर आउटगोइंग फ्लक्स बनतो विद्यार्थी लाईन लाइन किंवा पृष्ठभाग काय यावर अवलंबून आहे जर मी 3 डी मध्ये संपूर्ण खंड प्रती खंड अविभाज्य भिन्नता पृष्ठभाग प्रती प्रवाह अविभाज्य होते 2 डी मध्ये एक पृष्ठभाग अविभाज्य एक लाइन अविभाज्य होईल आणि ओळीमधून किती प्रवाह वाहणार आहे तर या संपूर्ण एक्सप्रेशनद्वारे काहीतरी बदलले जाते तर ठीक आहे जर हे माझे कॉम्प्यूटेशनल डोमेन असेल तर माझे काय आहे संपूर्ण आतील वस्तू आहे आणि या प्रकरणात पृष्ठभाग किंवा ओळ आहे तर आता मी असे म्हणायला निघालो की डबल व्युत्पन्न झाला आहे पहिल्या टर्ममध्ये ती योग्य नाही अशा 2D डायव्हर्जन्स प्रमेयचा वापर करून दुसरी टर्म नाही तर तुमच्यापैकी ज्यास समस्या येत आहेत त्यांच्यासाठी आम्ही या 2 डी डायव्हर्जन्स प्रमेयमध्ये कॉल करतो मी येथे ते येथे लिहित आहे तर मला म्हणायचे आहे की हे सर्व किंचित क्लिष्ट दिसत आहे परंतु हे फार कठीण नाही तर हे सर्व एकत्र ठेवून माझे कमकुवत स्वरूप कसे दिसते हे समजेल प्रथम टर्म अगदी योग्य असेल

तर हा 2 डी कमकुवत फॉर्म प्रश्न आहे तर गामा या माध्यमाची एकंदर सीमा किंवा त्रिकोणाची सीमा असू शकते या माध्यमाची एकंदर सीमा कारण आपण या संपूर्ण स्लाइडवर नजर टाकल्यास मी कोठेही त्रिकोणाचा उपयोग केला आहे नाही मी म्हणालो की मी आकृतीद्वारे फक्त सूचित केले आहे परंतु त्रिकोण दिसून येत नाही कारण मी H ठेवला आहे H नंतर जे असेल कदाचित मी त्रिकोणांच्या दृष्टीने H लिहितो परंतु हे जसे जाते त्या भिन्नतेच्या प्रमेय बद्दल एकूणच सीमा तर म्हणूनच ही सीमा टर्म फक्त हद्दीवर येत आहे आता आणि हे कोणत्याही मार्गाने मला एच करण्यास भाग पाडत नाही आपण सब डोमेन आधार कार्ये किंवा संपूर्ण डोमेन आधारावर माहित असणे आवश्यक आहे एच इतके सामान्य आहे जे एच आहे विद्यार्थी हे समीकरण आमच्याकडे नाही का संपूर्ण टेस्लेशन आमच्याकडे आत्ता येथे टेस्लेशन नाही आम्ही फक्त वेक्टर कॅल्क्युलसपासून मूलभूत ओळख वापरली आमच्याकडे आतापर्यंत एच टेस्लेशन नाही विद्यार्थी अद्याप संपूर्ण डोमेन म्हणून सर्व काही सर्वप्रथम वेक्टर कॅल्क्युलस सरलीकरण करणे आणि नंतर टेसेलेशन बेस फंक्शनवर जाणे इ कारण माझा अर्थ असा आहे की आपण आपल्या समस्येची गुंतागुंत कमी करता तर एन हॅट आता आऊटपुट असेल मी नुकताच एक आयत काढला आहे तो समस्येवर अवलंबून कोणताही इच्छित आकार असू शकतो तर मला असे मोजण्याऐवजी असे संगणकीय डोमेन विचारण्यास सांगू द्या माझ्याकडे थोडेसे वेगळे डोमेन होते तर माझ्याकडे असा सर्वात बाह्य त्रिकोण होता आणि माझ्याकडे काही हरवलेले धातू होते ज्याचा आपल्याला काही भाग माहित आहे जेथे मला माहित आहे की धातूचा तुकडा मला द्या हे माहित आहे की आत असलेले क्षेत्र धातुच्या आत आहे विद्यार्थी 0 0 अनुकरण करण्यात आणि ते 0 योग्य असल्याचे शोधून काढण्यात काही अर्थ नाही तर समजा मला हे हॅश प्रदेश येथून वगळायचे आहे मी जे केले त्यामध्ये काय बदल होईल विद्यार्थीः पहिला वजा बरोबर म्हणून या डायव्हर्जन्स प्रमेयमध्ये 2 लाइन अविभाज्यता वगळण्यासाठी सुधारित केले जाईल तर आपण फक्त या हिरव्या प्रदेशावर एकत्रित करत आहात तर जर मी याला कॉल केले आणि मी हे कॉल केले तर अशा परिस्थितीत आरएचएस होईल आणि एक्सप्रेशन समान राहील आणि इथला प्रदेश गामा हा हॅश प्रदेश वगळेल तर ही एक गोष्ट आहे जी आपण लक्षात ठेवली पाहिजे ज्या प्रदेशांमध्ये आपल्याला कोणतेही सिम्युलेशन करायचे नाही जेथे उपयोग नाही कारण कोणताही म्हणजे आपला संगणकीय डोमेन जितका मोठा आहे त्याचा अर्थ तुम्हाला मोजणीच्या बाबतीत अधिक किंमत मोजावी लागेल तर हे आमचे कमकुवत रूप आहे हे ठीक आहे तर आता आपण अत्यंत महत्वाच्या भागाकडे आलो आहोत जी मर्यादा अट आहे तर तुम्ही पाहु शकता की सीमेतून 1D बाहेरील युक्ती पुढे नेणे ही उजवी बाजूची टर्म येथे दिसेल तिथेच मला मर्यादा अट लागू करायची आहे 1 डी प्रकरणात माझ्या उजव्या बाजूची टर्म काय होती ते एक du dx होते 2 डीच्या बाबतीत ते नक्की du dx नाही परंतु ते आहे येथे दिसू लागले आहे आणि आता मी हे कसे अनुमानित करू ते शोधून काढावे की आपण जे गणिताची अपेक्षा करता ते काय होईल हे पुन्हा न करता 1 डी प्रकरणात मी du dx पाहिले मी त्यास काही कॉन्स्टन्टने बदलले कारण प्लेन वेव्ह मध्यम आणि त्या सर्वांवर अवलंबून असलेल्या कॉन्स्टन्ट वर सर्वोत्तम अनुकरण करते तर तुम्हाला असे वाटते का की जेव्हा मी 1 डी ते 2 डी पर्यंत जातो तेव्हा भौतिकशास्त्र नाटकीयरित्या बदलणार नाही तर अंतर्ज्ञानाने तुम्हाला काय अपेक्षित आहे विद्यार्थीः कॉन्स्टन्ट मला काही कॉन्स्टन्ट आणि एच पाहिजे जे मी अपेक्षित केले आहे मला क्षमा विद्यार्थी तो काही चौरस आहे होय मी म्हणालो परंतु एच मध्ये रेषात्मक काही नाही तर व्युत्पन्न आहे बरोबर एच मध्ये काही रेषीय एक्सप्रेशनचा एक समूह आहे मला अशी अपेक्षा आहे ठीक म्हणून आपण व्युत्पन्न करण्यापूर्वी हे तपासणी करणे चांगले आहे जेणेकरून आपल्याला माहित असेल की आपले अंतर्ज्ञान आपल्या गणिताशी जुळते